आपण ज्या कन्व्हर्टरची चर्चा करणार आहोत ते फ्लायबॅक कन्व्हर्टर आहेत आणि हे सर्वात लोकप्रिय कन्व्हर्टर आहे जे तुम्हाला व्यावसायिक उत्पादनांमध्ये सापडेल हे बक बूस्ट व्युत्पन्न कन्व्हर्टर आहे आपण बक बूस्ट सर्किटकडे बघून सुरुवात करू आपण येथे पहात असलेले बक बूस्ट सर्किट आपल्याला परिचित असले पाहिजे आपण याचा अभ्यास केला आहे आणि आपण याची नक्कल केली आहे तर जसे आपण फॉरवर्ड कन्व्हर्टरमध्ये केले होते आपण हे स्विच किंवा सेमीकंडक्टर स्विच रिटर्न रेलवर ढकलू इच्छितो आणि फक्त वरच्या रेलला कंडक्टर द्वारे जोडू इच्छितो तर प्रथम ते करूया आपण याप्रमाणे स्विच नेगेटिव्ह रेलवर हलवू आता हे एक बक बूस्ट कन्व्हर्टर आहे आणि आपण फॉरवर्ड कन्व्हर्टर प्रमाणे ही बॅटरी काढून टाकू आणि ती एका लेबलने बदलू तर आपण ते काढून टाकू मी येथे एक लेबल ठेवतो आणि आपण त्यास Vin लेबल म्हणू आणि आपल्याला हे उपकरण फिरवावे लागेल तर मला हे उपकरण कसे फिरवायचे ते या पद्धतीने कसे ठेवायचे ते सांगा आणि मग तुम्ही कसे केले डावीकडे निर्देश करून की तुम्ही या बाजूला गेट सर्किट लावू शकता आता तुम्ही हा कंडक्टर काढून टाकण्यास मोकळे आहात आणि येथे एक ग्राउंड ठेवूया जे बक कन्व्हर्टर सर्किटचे पुनर्स्थिती करण पूर्ण करेल आपण सर्किटच्या पुनर्स्थितीशिवाय काहीही केलेले नाही आता आपल्याला आयसोलेशन समाविष्ट करावे लागेल आणि या टप्प्यावर आयसोलेशन समाविष्ट केले जाईल बक कन्व्हर्टरचे ऑपरेशन अजूनही सारखेच आहे जेव्हा स्वीच चालू असतो तेव्हा इंडक्टर चार्ज होतो जेव्हा स्विच बंद असतो तेव्हा इंडक्टर फ्री व्हील्स आउटपुट द्वारे या पद्धतीने आपण असे करू शकतो की आपण असे इंडक्टर ठेवू शकतो आणि इन्व्हर्टर ला जोडू शकतो येथे नामकरणाला एक प्रकारचा धक्का लावूया आणि त्या इंडक्टरला असे जोडू या की आपण येथे एक आयसोलेशन घालू शकू आणि इंडक्टर ची फ्रीव्हीलिंग क्रिया सेकंडरी माध्यमातून होऊ द्या तर मी येथे हा प्लॉटर स्पष्ट करतो प्लॉटर साफ केल्यानंतर ते असे दिसते आणि गॅल्व्हॅनिकली आयसोलेटेड टर्ममध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की हा ट्रान्सफॉर्मर नाही हा इंडक्टर आहे मी तुम्हाला एका क्षणात समजावून सांगेन पण त्याआधी आपल्याला डॉट पोलरिटी द्यावी लागेल आणि मला हा बिंदू इथे ठेवू द्या आणि मी इथे आणखी एक बिंदू ठेवेन आता तुम्ही ऑपरेशन बघितले तर BJT चालू असताना इंडक्टर चार्ज होत आहे आणि डॉट पॉझिटिव्ह आहे आणि जेव्हा डॉट पॉझिटिव्ह असेल तेव्हा डायोड रिव्हर्स बायस्ड असेल कारण या संदर्भात हे पॉझिटिव्ह आहे या संदर्भात हे पॉझिटिव्ह आहे डायोड पूर्णपणे रिव्हर्स बायस्ड आहे आता स्विच बंद झाल्यावर इंडक्टरमध्ये फ्री व्हील म्हणून साठवलेली ऊर्जा पोलॅरिटी उलट आहे नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह होते आणि डॉटचा शेवट निगेटिव्ह होतो नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह बनतो डॉट एंड निगेटिव्ह होतो आणि जोपर्यंत डायोड आणि फ्रीव्हील्सला या पद्धतीत फॉरवर्ड बायस्ड करत नाही तोपर्यंत हे वाढतच राहील तर हे आउटपुटमध्ये इंडक्टन्स ऊर्जा हस्तांतरित करण्याची क्रिया देईल तर ऑन स्टेट दरम्यान इंडक्टरमध्ये चार्ज केलेली ऊर्जा ऑफ स्टेट दरम्यान आउटपुटमध्ये वितरित केली जाते तर हे डायरेक्ट ट्रान्सफॉर्मरसारखे काम करत नाही जेथे ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत जेव्हा जेव्हा प्रायमरी मध्ये करंट असतो तेव्हा सेकंडरीमध्ये करंट असतो आणि वीज प्रवाह त्वरित होईल तर हे इंडक्टर म्हणून डिझाइन केले पाहिजे कारण ते त्या सारखे कार्य करते आता मी सर्किटचा हा सेकंडरी भाग अशाप्रकारे फ्लिप करणार आहे की प्लस वर दिसेल आपल्याला सवय आहे की आपल्याला नेहमी निगेटिव्ह खाली आणि पॉझिटिव्ह वरच्या बाजूला हवा आहे तर मी सर्किटचा हा भाग अशा प्रकारे फ्लिप करेन तर आपण पहात आहात की हे अश्याप्रकारे हे फक्त थेट फ्लिप आणि स्थिती आहे तर सर्किट फ्लिप केल्यावर मला आणखी एक मोठा बदल करायचा आहे तो म्हणजे डायोड येथे वरच्या रेल वर हलवला जात आहे आणि खालची रेल साधा कंडक्टर आहे ऑपरेशनमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही आता उदाहरणार्थ इंडक्टन्स कंडक्ट होत असताना जेव्हा स्विच चालू असतो तेव्हा डॉट एंड पॉझिटिव्ह असतो असे म्हणू येथे डॉट एंड पॉझिटिव्ह आहे आणि डायोड रिव्हर्स बायस्ड आहे कारण हा पॉझिटिव्ह डॉट एंड आहे या डायोडच्या संदर्भात पॉझिटिव्ह आहे आणि डायोड रिव्हर्स बायस्ड आणि बंद आहे जेव्हा स्विच बंद असतो तेव्हा पोलॅरिटी उलट असते नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह आहे नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह आहे आणि या पद्धतीने डायोडद्वारे फ्रीव्हीलिंग करंट सक्तीने करण्याचा प्रयत्न करेल तर या दिशेने डायोड पॉझिटिव्ह रेल वर टाकण्यात काही नुकसान नाही तर आपण काय करावे मी ते काढून टाकतो आणि त्यास फ्लिप करतो आणि या दिशेने ठेवतो आणि येथे खालच्या रेल वर कनेक्शन करतो तर क्लॅटर साफ केल्यानंतर हे अंतिम सर्किट आहे हे फ्लायबॅक कन्व्हर्टर सर्किट आहे मी अजूनही येथे L ला सूचित केले आहे की हा एक इंडक्टर आहे आणि ते इंडक्टर म्हणून डिझाइन केले पाहिजे आणि प्रायमरी इंडक्टर डिझाइन केल्यानंतर तुम्ही फक्त एक टर्न्स गुणोत्तर ठेवले आणि टर्न्सच्या गुणोत्तरावर आणि कोअरच्या एरिया मध्ये तुम्हाला किती टर्न सामावून घ्यायचे आहेत यावर अवलंबून आहे आता चित्रात एक टर्न्स गुणोत्तर येत आहे हे दर्शविण्यासाठी तुम्ही आता एक म्हणजे N वर टाकू शकता तर हे असे आहे फ्लायबॅक कनव्हर्टर कसे सेट केले आहे आणि कार्य करेल फ्लायबॅक कनव्हर्टरचे ऑपरेशन आणि वेव फॉर्म बक बूस्ट कन्व्हर्टर प्रमाणेच असतील याशिवाय आपण येथे ही अतिरिक्त टर्न्स टाकली आहेत विविध बिंदूंवरील सर्व वेव फॉर्म्स बक बूस्ट कन्व्हर्टरमध्ये चर्चा केल्याप्रमाणेच असतील जर तुम्ही 1 1 पेक्षा 1 ते N ठेवले तर प्रत्येक घटकासाठी समान वेव फॉर्म वापरता येतील फरक फक्त इथे N आहे तर उदाहरणार्थ समजा आपल्याकडे N हे सामान्य व्हेरिएबल आहे आता जर आपल्याकडे Vo येत असेल आणि हे बंद असताना फ्रीव्हीलिंग होत असेल तर हे फ्रीव्हीलिंग आहे कारण नॉन डॉटेड एंड पॉझिटिव्ह आहे जेव्हा Vo थेट सेकंडरी आणि प्रायमरीवर कनेक्ट केलेला असेल तेव्हा तुमच्याकडे येथे n द्वारे Vo असेल तर नॉन डॉट एंड पॉझिटिव्ह अधिक Vin सह Vo भागिले n हे व्होल्टेज असेल जे तुम्हाला ट्रान्झिस्टरमध्ये दिसेल तर ट्रान्झिस्टर VinVon सहन करण्यास सक्षम असावे तर ते या उपकरणाचे रेटिंग असेल अन्यथा इतर सर्व रेटिंग बक बूस्ट वेवफॉर्म्सनुसार असतील ही फ्लायबॅक कन्व्हर्टर टोपोलॉजी आहे स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी आपल्याकडे काही वेवफॉर्म्स असू द्या तर आपण असे म्हणूया की माझ्याकडे दोन कालखंड आहेत एक म्हणजे ट्रान्झिस्टर चालू असतानाचा dTs कालावधी आणि दुसरा Ts कालावधी जेव्हा ट्रान्झिस्टर बंद असतो तर मी हे असे म्हणायला हवे कि ही ट्रान्झिस्टर Q ची चालू वेळ आणि ही बंद वेळ आहे म्हणून या टाइम फ्रेम्सच्या संदर्भात मला प्रथम वर्तमान Iq ठेवण्याचा प्रयत्न करु द्या आता Iq असे काहीतरी दिसेल जेव्हा जेव्हा ट्रान्झिस्टर इंडक्टर करंटच्या बक भागावर असेल तेव्हा फक्त ट्रांझिस्टरमधून वाहणारा इंडक्टर करंट येथे दिसेल आणि फ्लायबॅक कन्व्हर्टरच्या बाबतीत हे फ्लॅट टॉप मूल्य समतुल्य फ्लॅट टॉप मूल्य असे आहे की जसे आपण बक बूस्ट कन्व्हर्टरमध्ये चर्चा केली आहे हे मूल्य Iin च्या बरोबरीचे असेल या मूल्याची सरासरी अधिक Io सरासरी म्हणजे जेव्हा ट्रान्झिस्टर बंद असतो तेव्हा जे काही सेकंडरी मधून वाहते Io सरासरी गुणिले n n म्हणजे टर्न्स गुणोत्तर nIo आहे तर याची सरासरी Iin सरासरी असेल तर याची सरासरी Iin असेल फ्लॅट टॉप व्हॅल्यू IinnIoअसेल आता जर तुम्ही आणखी एक महत्त्वाचा वेव फॉर्म पाहिला आणि तो म्हणजे ट्रान्झिस्टरच्या पलीकडे आणि या टप्प्यावर Vq हा वेव फॉर्म आहे तर आपण असे म्हणू की आपण या बिंदूकडे पाहतो आणि ज्या काळात ट्रान्झिस्टर चालू असणे अपेक्षित आहे ती फक्त कंडक्शन स्थिती आहे जी कंडक्शन ड्रॉप कितीही झाले तरी चालते आता ट्रांझिस्टर बंद होताच डायोड फ्रीव्हीलिंग होईल आणि इंडक्टर एनर्जी फ्रीव्हील करून डायोडमधून कॅपेसिटरमध्ये टाकेल कॅपेसिटर व्होल्टेज हे Vo असते जेव्हा Vo कंडक्टिंग करणारा डायोड सेकंडरी भागावर नॉन डॉटेंड पॉझिटिव्ह म्हणून दिसतो त्यामुळे पॉझिटिव्ह नसलेले बिंदूचे टोक या L वर प्रायमरी बाजूने दिसतील त्यामुळे तुम्हाला प्रायमरी वायंडिंग वर Von दिसतील त्यामुळे Vq ला एक व्होल्टेज दिसेल ज्याला मला VinVon म्हणायला हवे तर हे आणि असेच पलीकडे दिसेल डायोडमधून चालणारा सेकंडरी करंट अर्थातच या भागादरम्यानच वाहतो मी कदाचित ते येथे सूचित करेन मी आलेख y ऍक्सिस रेषा वाढवीन आणि दाखवेन की सेकंडरी बाजू किंवा डायोड करंट फक्त याच वेळेत वाहतो तर हा D मधून वाहणारा करंट असेल जो येथे D आहे आणि त्याची सरासरी Io असणे आवश्यक आहे जसे आपण बक बूस्ट कन्व्हर्टर प्रकरणात चर्चा केली आहे कॅपेसिटर शून्य सरासरी करंट काढेल आणि हे फ्लॅट टॉप मूल्य समतुल्य फ्लॅट टॉप मूल्य Iinn असेल सेकंडरी बाजू अधिक Io वर प्रतिबिंबित होईल तर डायोड करंट कसा दिसेल अशा प्रकारे या वेवफॉर्म्समधून रेटिंग वापरून तुम्ही रेटिंग मिळवू शकता आणि फ्लायबॅक कन्व्हर्टरचे घटक निवडू शकता तसेच gschem मध्ये फ्लायबॅक कन्व्हर्टरच्या योजनाबद्ध समावेशासह फ्लायबॅक कन्व्हर्टरचे घटक निवडू शकता त्यामुळे तुम्ही त्याचे अनुकरण करू शकता आणि ते पूर्ण करू शकता तुम्ही येथे स्विच केलेले योजनाबद्ध आणि फ्लायबॅक कनव्हर्टर तुम्हाला दिसेल नॉन डॉट एंडपासून मी ते डायोडच्या एनोडशी जोडत आहे आणि एक रेझिस्टन्स सिरीज टाकत आहे कारण जर तुम्ही हे ठेवले नाही तर तुम्हाला संख्यात्मक अस्थिरता समस्या अभिसरण समस्या येऊ शकतात आणि हे कॅपेसिटन्स चार्ज करते आणि हा लोड आहे तुम्ही हे फार विस्तारित कालावधीसाठी अनुकरण करू शकत नाही कारण तुम्हाला अभिसरण समस्या येऊ शकतात कारण फ्लायबॅक सामान्यत बंद लूपमध्ये चालवावे लागते कारण जर लोड पुरेसा नसेल तर कॅपेसिटन्सला डिस्चार्ज मार्ग नसेल तर तुमचे ड्युटी सायकल मोठे असेल त्यामुळे चार्ज एका मर्यादेत आहे आणि सर्किटचा ट्रान्सफॉर्मर संतृप्त झालेला नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला ड्युटी सायकल व्यवस्थापित करावी लागेल किंवा तुम्ही काय करू शकता ते म्हणजे तुम्ही ट्रान्सफॉर्मर रेखीय मॉडेलसह लावू शकता आणि विस्तारित कालावधीसाठी त्याचे अनुकरण करू शकता किंवा तुम्ही इतर टीप देखील वापरू शकता ज्याचा मी आधी उल्लेख केला आहे तुम्ही ट्रान्सफॉर्मर स्थिर स्थितीत जाण्यासाठी रेखीय मॉडेल वापरू शकता आणि हे स्टेट मूल्य घेऊ शकता आणि नंतर स्टेट मूल्य प्लग इन करू शकता आणि नंतर तुम्ही कमी कालावधीच्या सिम्युलेशनसाठी वापरू शकता असं असलं तरी ही योजना आहे जी तुम्ही वापरून पहा आणि नंतर विविध वेवफॉर्म्सची अंतर्दृष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू शकता स्विच मॉनिटरमधून वाहणाऱ्या करंटचे तसेच फ्लायबॅक ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी भागातून वाहणाऱ्या करंटचे देखील निरीक्षण करा आणि ते सर्व आपल्या सैद्धांतिक कपातीनुसार आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करा आता याशिवाय माझ्याकडे फ्लायबॅक डिझाइन आणि फॉरवर्ड डिझाइन्स असलेल्या काही m फाईल्स डाउनलोड करण्यासाठी आणि पाहण्यासाठी मी मूल्य देखील समाविष्ट करत आहे म्हणून आपण विस्तृतपणे चर्चा केलेल्या फॉरवर्ड डिझाइनचा प्रयत्न करा आणि नंतर तुम्ही जाऊन हे फ्लायबॅक डिझाइन वापरून पाहू शकता मी सामान्य फ्लायबॅक कन्व्हर्टर डिझाइन ठेवले आहे जे मल्टी आउटपुट आहे तुम्ही m फाइल असलेल्या डिझाईन समीकरणातून जाऊ शकता आणि बहुधा तुम्ही इनपुट स्पेसिफिकेशन मल्टी आउटपुट वरून सिंगल आउटपुटमध्ये बदलू शकता आणि तुम्हाला मिळणारे परिणाम पाहू शकता बहुधा पुढील आठवड्यात आपण डिझाइनच्या मल्टी आउटपुट भागावर चर्चा करू आणि मल्टी आउटपुट ट्रान्सफॉर्मर कसे असू शकतात मल्टी आउटपुट पॉवर सप्लाय कसे हाताळले जाऊ शकतात इथे काही इतर m फाईल्स आहेत एक म्हणजे वायर डॉट m फाइल ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे संदर्भ वेळ 1827 येथे एक मानक वायर गेज टेबल आहे म्हणून मी ते सर्व एका फाईलमध्ये एकत्र ठेवले आहेत जेणेकरून तुम्हाला त्यांचा शोध घ्यावा लागणार नाही तर हे आपोआप कार्यान्वित होईल हे वायर गेज आहेत swg 45 44 म्हणून डेटाशीटमधून संदर्भ वेळ 1843 मी ते निवडले आहेत आणि नंतर ते येथे ठेवले आहेत आणि नंतर मी काही कोअर ठेवले आहेत आता फेराइट चूर्ण केलेले लोह आणि तुम्ही वाढवू शकता मी त्यापैकी फक्त काही ठेवले आहेत मी काही बार कोअर ठेवले आहेत मी काही e कोअर u कोअर सारख्या गोष्टी इथे बाहेर विभागात उपलब्ध होत्या त्यामध्ये तुम्ही जोडू शकता तुम्ही घेऊ शकता भिन्न डेटा शीट आणि कोडचे आणखी बरेच प्रकार जोडा हे एक टेम्पलेट आहे जे तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे मी मेटलास आणि चूर्ण केलेले लोखंडी कोअर ठेवले आहे म्हणून जेव्हा तुम्ही फॉरवर्ड कन्व्हर्टर चालवता तेव्हा डिझाईन समीकरणे एरियामधून कोड निवडण्याची वेळ येते की या m फाईल्समधील डेटा काढला जाईल कारण ते फंक्शन्स आहेत आणि नंतर डिझाइनच्या उद्देशांसाठी वापरले जातात मी तुम्हाला फॉरवर्ड कन्व्हर्टरचे एक उदाहरण दाखवतो मी ऑक्टल उघडेन आणि या डिरेक्टरीवर स्विच करेन आणि मी हे फॉरवर्ड डिझाइन कार्यान्वित करेन तर आपण फॉरवर्ड अंडरस्कोअर डिझाइन प्रेस रिटर्न म्हणू तर आपल्याला कोणते कोअर मटेरियल निवडायचे आहे ते विचारले जाईल आणि मी फेराइट म्हणेन आणि मग पाहूया वेळ पहा 2014 आणि जर ते पुन्हा परत आले तर याचा अर्थ असा की प्रथम पुनरावृत्ती फिट होणार नाही तेथे क्रॉस चेक आहे समीकरण तुम्हाला आठवत असेल की आपण चर्चा केली आहे की सर्व अटी विंडो च्या एरियामध्ये बसल्या पाहिजेत जर वायर क्रॉस सेक्शन एरियामध्ये सर्व अटी kwAw पेक्षा कमी असाव्यात तर जर तो क्रॉस चेक केला नाही तर तो जाईल आणि कोअरच्या पुढील आकारावर जाईल आणि नंतर पुन्हा गणना करेल तर तुम्हाला पुन्हा कोअर निवडण्याचे स्वातंत्र्य आहे मी ते निवडेन आणि भाग कोअर तो पुढील आकारासाठी जाईल आणि एकदा त्याचे योग्य मूल्य तयार झाल्यावर ते तुम्हाला विचारेल संदर्भ वेळ 2049 फाईलमध्ये टाका तर मला संदर्भ वेळ 2052 चाचणी करू द्या आणि मी डॉट m तयार केलेला मजकूर जतन करेन आणि विविध परिणाम स्क्रीनवर फ्लॅश करेन तर जर तुम्ही या चाचणीवर क्लिक करा किंवा मी g edit सह क्लिक करेन तर हे फॉरवर्ड कन्व्हर्टर चा तपशील असेल हे तपशील आहेत हे डिझायनर व्हेरिएबल फॉरवर्ड कन्व्हर्टर्स ट्रान्सफॉर्मर स्पेक्स आहेत जसे की प्रायमरी VA सेकंडरी VA याने पॉट कोअर 26 बार 16 प्रायमरी सह संज्ञांची संख्या निवडली आहे डिमॅग्नेटाइझिंगमधील तारांच्या संख्येचा गेज काय आहे वायरच्या सेकंडरी गेजमध्ये वायरच्या टर्न्स चे गेज काय आहे तर पुढे पॉवर्स स्विच पॉवर्स स्विच रेटिंग डायोड रेटिंग फ्रीव्हीलिंग डायोड रेटिंग इंडक्टर डिझाइन इत्यादी असेच पुढे तर संपूर्ण कन्व्हर्टर वीज पुरवठा डिझाइन केले आहे तर हे अष्टक मध्ये पूर्ण करण्यासाठी हे एक छान साधन आहे मॅट लॅबमध्येही ते काम करेल तर मी ही टेक्स्ट डॉट फाइल काढून टाकेन तुम्ही ते अंमलात आणून वापरून पाहू शकता मी हे बंद करेन त्याचप्रमाणे तुम्ही फ्लायबॅक डिझाइनसाठी देखील प्रयत्न करू शकता ज्याचा मी येथे नमुना डिझाइन स्पेक दिला आहे मला ही फॉरवर्ड कन्व्हर्टर डिझाइन m फाइल उघडू द्या त्यात काय जाते ते मूलत तपशिलाचा पहिला भाग Vce असेल DC लिंक अगदी येथे टिप्पण्या ही नाममात्र DC लिंक किमान DC लिंक कमाल DC लिंक आउटपुट किंवा रचणेमध्ये हे सूचित करण्यासाठी की ते एकापेक्षा जास्त आउटपुट घेऊ शकतात तर V शिखर ते शिखर संदर्भ वेळ 2241 आउटपुट रिपल आउटपुट करंट आणि डिझायनर व्हेरिएबल जसे fs की स्विचिंग फ्रिक्वेंसी d ड्यूटी सायकल आणि J करंट डेन्सिटी इंडक्टन्ससाठी Kw इंडक्टन्ससाठी Kw ट्रान्सफॉर्मरसाठी Kw इंडक्टन्ससाठी आणि असेच आता पॉवर गणना टर्न्स गुणोत्तर हे गुणोत्तर गणना पॉवर कन्व्हर्टर डिझाईनचे रूपांतर करते ज्यामध्ये तुम्ही प्रथम क्षेत्र उत्पादनाची गणना करता आणि नंतर त्यामध्ये एक पुनरावृत्ती असते जिथे ते बसेल किंवा वायंडिंग आणि ते फिट होतील की नाही हे तपासेल तर ही सर्व गणना ज्याची आपण औपचारिकपणे चर्चा केली होती ती कोड फॉर्ममध्ये ठेवली आहे आणि नंतर इंडक्टर डिझाइन पुन्हा येथे थोड्या वेळ लूपमध्ये जाईल आपण ऊर्जा गणना वापरतो एरियाची गणना करण्यासाठी ऊर्जा वापरतो येथे ऊर्जा संदर्भ वेळ 2329 ½LI2m आणि कॅपेसिटर आउटपुट डायोड त्यात वस्तू ठेवते शेवटी तुम्हाला आवश्यक असलेले आउटपुट तुम्हाला फाइलवर लिहायचे आहे संदर्भ वेळ 2337 तर ही m फाइल ऑक्टेव्हमध्ये लिहिलेली आहे ते वापरून पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी मी MATLAB मध्ये काम करेन